किरणोत्सर्गासह अणूंचे परस्परसंवाद आइन्स्टाईनचे ए आणि बी गुणांक आतापर्यंतच्या व्याख्यानांमध्ये आपण प्रणालीची रचना किंवा अणू संरचना यावर चर्चा केली आहे शिवाय आपण हार्मोनिक ऑसीलेटरच्या ऊर्जेच्या पातळीवर चर्चा केली आहे आपण एका बॉक्समधील कणांबद्दल देखील चर्चा केली आणि सुरुवातीला हे आपण बोहर मॉडेलचा वापर करून केले आहे सुरुवातीला बोहर मॉडेलचा वापर करून अणुसंरचनेवर चर्चा करण्यात आली आणि त्याने आम्हाला काही गोष्टी शिकवल्या ज्यामुळे आम्हाला क्वांटम अटी कोन्युलर गती आणि त्यासारख्या गोष्टी लागू करण्याकडे नेले ते आम्हाला लागू करण्यास शिकवले कोन्युलर गतीच्या दृष्टीने क्वांटम परिस्थिती आणि नंतर हे विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम कंडिशनमध्ये सामान्यीकृत केले गेले आणि अणू रचना आणि संबंधित स्पेक्ट्रमचे विश्लेषण करून आपण इलेक्ट्रॉन स्पिन आणि संबंधित चुंबकीय क्षणाची कल्पना देखील सादर केली त्या वेळी मी लक्ष वेधले होते की फिरकीचा चुंबकीय क्षण कक्षीय चुंबकीय क्षणापेक्षा दिलेल्या कोनीय गतीसाठी दुप्पट आहे आणि तुम्ही या सगळ्यात काय शिकलात आणि शेवटी आम्ही असेही म्हटले की पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल नावाचे काहीतरी अस्तित्वात आहे जे असे म्हणते की कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनमध्ये सर्व क्वांटम संख्या समान असू शकत नाहीत हे सर्व लक्षात घ्या किरणोत्सर्गाच्या यंत्रणेवर चर्चा झालेली नाही या मध्ये एवढेच सांगितले गेले आहे की जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन वरच्या स्तरावरून उडी मारतो तेव्हा आपण एक Eupper ते Elower असे म्हणू ते एक ऊर्जा डेल्टा E देते जे फोटॉनच्या स्वरूपात बाहेर येते आणि म्हणून बाहेर येण्याची वारंवारता प्रकाश म्हणजे h एवढेच सांगितले आहे ते असे म्हणतात की ते कसे विकिरण करतात ते कशामुळे विकिरण करतात आणि याप्रमाणे शास्त्रीय सिद्धांताच्या तुलनेत शास्त्रीय सिद्धांताशी आणि किरणोत्सर्गाची यंत्रणा आणि शास्त्रीय सिद्धांताला इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत किंवा इलेक्ट्रोडायनामिक्स दिले जाते जेथे असे दर्शविले जाते की प्रवेगक चार्ज केलेले कण विद्युत चुंबकीय विकिरण करतात तर जेव्हा तुमच्याकडे प्रवेगक वेळी चार्ज केलेले कण असते तेव्हा ते विकिरण बाहेर टाकते परंतु क्वांटम मेकॅनिक्समध्ये काय होते यंत्रणा काय असावी आणि ती स्पष्ट नव्हती आणि या दिशेने पहिले पाऊल आइन्स्टाईनने उचलले होते आणि आता प्रसिद्ध आइन्स्टाईनचा उत्तेजित उत्सर्जनाचा सिद्धांत पाहू ज्याने लेसरच्या विकासासाठी पाया देखील घातला तर पुढील 2 व्याख्याने ही किरणोत्सर्गाची यंत्रणा आणि लेझरचा परिचय देण्यास समर्पित आहेत तर काय होते ते पाहू आइन्स्टाईनने सांगितले आहे कि असे समजा तेथे 2 ऊर्जा स्तर आहेत त्यांना आपण ऊर्जा स्तर 1 पातळी 2 सह ऊर्जा E 1 आणि E 2 सह कॉल करूया आत्ता फक्त 2 स्तरांचा विचार करा मग जर अणू वरच्या अवस्थेत असेल किंवा क्वांटम सिस्टीममध्ये ऊर्जा E 2 असेल तर ते किरणोत्सर्ग देईल आणि कमी ऊर्जा E 1 वर येईल हे आपण शास्त्रीयदृष्ट्या देखील पाहतो कि ज्यामध्ये अधिक ऊर्जा आहे ते ऊर्जा देते आणि मग ऊर्जा कमी होते तर ती मोठी गोष्ट नाही मोठी गोष्ट म्हणजे ही खालच्या स्तरावर येण्याची शक्यता आहे ती सांख्यिकी आहे तर आइन्स्टाईनने या किरणोत्सर्गामध्ये संभाव्यतेची कल्पना मांडली आपण असे म्हणूया की ते अहेतुपूर्वक निवडलेले आहे जर तुम्हाला तुमच्या 12 व्या वर्गापासून आठवत असेल तर तुम्हाला विकिरणांच्या घटनेची ओळख झाली असावी जिथे आम्ही असे म्हणतो की एक न्यूक्लियस संभाव्य रीतीने क्षय होतो जेथे तुम्ही पाहता की क्षय दर आहे λN हे रेडिओएक्टिव्हिटी रेडिओएक्टिव्हिटी अशाच प्रकारे असंबद्ध असले तरीही आहे आईनस्टाईनने जे सांगितले ते म्हणजे या 2 ऊर्जेची पातळी E1 आणि E2 घ्या मग ऊर्जा E2 सह एक अणू संभाव्यतेने A2 ते 1 t Δt वेळेत प्रक्षेपित होईल तर अणू विकिरण होण्याची संभाव्यता A21 t असणार आहे आणि म्हणून जर N 2 अणू E2 N2 N2A21t उर्जासह Δt वेळेत अणू विकिरण झाले असते आणि ऊर्जा पातळी E1 पर्यंत खाली आली येईल आणि म्हणून आपण ते dN2dt A21N2लिहू शकतो मला हे कसे मिळाले तर मी ते N2t असे विभाजित केले आणि ते A21 म्हणूनबाहेर पडले कारण N2t A21 आणि 2 कमी होत आहे आणि याला उत्स्फूर्त विकिरण म्हणून ओळखले जाते कोणीही अणूला ते करण्यास सांगितले नाही त्याने ते स्वतःच उत्स्फूर्तपणे केले म्हणजे ते प्रति युनिट वेळ संभाव्यता जे ऊर्जा पातळी कमी करण्यासाठी क्षीण होते आणि तसे झाले तर हे असेच होईल तर सर्व अणू जे वरच्या स्तरावर उत्तेजित झाले आहेत ते विकिरण करतात आणि खाली उर्जा पातळीवर येतात आणि दर यासारखे असतील म्हणून जर आपण हे प्लॉट केले तरच ही गोष्ट घडेल तर माझ्याकडे dN2dt A21 N2 आहे आणि एक निराकरण N2 N20 e A21t असणार आहे म्हणून जर मी फक्त वरच्या स्तरावर अणू जोडले तर टी 0 च्या बरोबरीने हे N20 असेल तर त्यांची संख्या वेळेसह कमी होईल जसे की हा वेळ आहे आणि हे N2 क्षय स्थिर आहे हे वक्र e A21t त्याच वेळी मला हे देखील माहित आहे की जर मी उर्जा योग्यरित्या पंप केली तर काय होते जर एखाद्या अणूला ऊर्जा दिली गेली तर ती ऊर्जा शोषून घेते आणि ऊर्जेच्या उच्च पातळीवर जाते तर हे E1 पासून E2 ऊर्जेवर जाते यासाठी देखील आइन्स्टाईन म्हणाले की ही एक संभाव्य प्रक्रिया आहे ज्यामध्ये अणूंची संख्या जर N1 वरच्या अवस्थेत जात असेल तर त्या विशिष्ट वारंवारतेच्या गुणांकाशी संबंधित उर्जेच्या प्रमाणात असेल B12 t ही संभाव्यता N1 असेल जे आपण आधी सांगितले आहे तर या uTB12 चे आकारमान A21सारखे आहे तर A21 ची परिमाणे uTB12 सारखीच आहेत जिथे uT वारंवारता νE2 E1h आहे आणि अणू तापमान T वर स्पेक्ट्रल ऊर्जा घनता आहे तर तापमान T वर काही ऊर्जा घनता असते आणि त्यामुळे हे अणू उत्तेजित होतात आणि ते वर जातात तर म्हणून मी हे समीकरण विभेदक स्वरूपात लिहीन ते dN1dt होईल जे uTB12N1 च्या बरोबरीचे असेल आणि मी म्हणालो तेच परिमाण आहे जे तुम्ही तपासू शकता कारण dN1dt समान AN2होते जर ही फक्त 2 यंत्रणा असेल तर एक समस्या येते ती मला ती दाखवू द्या जर केवळ उत्स्फूर्त उत्सर्जन आणि उर्जा प्रेरित उत्तेजना ही विकिरण सह ऊर्जेची देवाणघेवाण करण्यासाठी फक्त 2 यंत्रणा असतील तर समस्या असेल आणि समस्या काय आहे हे मला प्रथम सांगू द्या तर पुन्हा या 2 ऊर्जेची पातळी E2 आणि E1 घ्या ही संख्या सुरुवातीला येथे N1 आणि N2 येथे हे शोषून घेत आहेत आणि वरचे अणू खाली येत आहेत म्हणून जर मी वरच्या स्तरावरील अणूंची लोकसंख्या किती दराने बदलत आहे हे तपासले तर ते A21N2 च्या बरोबरीचे असेल तर त्याच वेळी ते अणू मिळवत आहेत जे ग्राउंड च्या स्थितीतून उत्तेजित अवस्थेत येत आहेत आणि ते होईलuTN1B12 तर आपल्याकडे काय आहे आपल्याकडे dN2dt आहे A21N2 uTN1B12आणि dN1dt हे dN2dt असेल जे A21N2 uTN1B12 च्या समान असेल कारण N1 आहे उत्तेजित होणाऱ्या अणूंची संख्या गमावणे आणि उत्तेजित अवस्थेतून येणारे अणू मिळवणे आतासमतोल तापमान T मध्ये आपल्याकडे हा बॉक्स आहे ज्यामध्ये हे सर्व अणू आहेत आणि ते समतोल आणि तापमान T वर आहेत आपल्या कडे N2 आणि N1 वेळेपासून स्वतंत्र आहेत याचा अर्थ ते बदलत नाहीत कारण ते समतोल असेल आणि याचा अर्थ आपल्याकडे जे आहे ते dN2dt dN1dt हे 0 च्या बरोबरीचे आहे आणि हे मला A21N2 uTN1B120 देते तर आपण जे लिहित आहोत ते म्हणजे समतोल A21N2 uTN1B120 आहे आणि म्हणून N2N1B12uTA21 तर जर ह्या फक्त दोन यंत्रणा असतील तर हा परिणाम आहे आता आपण तपमान T ला ∞ पर्यंत जाऊ देऊ मुळात ते खूप जास्त असेल तर मला माहित आहे की T uTप्रमाणित T4आहे आणि हे देखील ∞ वर जाते आणि याचा अर्थ N2N1 खूप मोठी संख्या N2 वर जाईल जे कि N1पेक्षा खूप जास्त असेल तर तुमच्याकडे वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर अणू बसलेले असतील परंतु थर्मोडायनामिकली परंतु थर्मोडायनामिक्समधून किंवा अधिक अचूकपणे सांख्यिकीय मेकॅनिक्स बोल्टझमॅनचा परिणाम असा आहे कीN2N1e EkT च्या समान असावे तर जर T हा ∞ पर्यंत गेला तर N2 N1 वर जाऊन ते समान होतात तर वरच्या स्तरावर तुमच्याकडे असलेल्या अणूंची जास्तीत जास्त संख्या ग्राउंड च्या पातळीवरील अणूंच्या संख्येइतकी आहे आणि त्यामुळे ते समान प्रमाणात विभागले जातील आणि तुमच्याकडे अणूंची एकूण संख्या 2 ने 2 स्तरांमध्ये विभागली जाईल दुसरीकडे हा परिणाम पहा कारण तापमान खूप मोठ्या मूल्यावर जाते वरच्या पातळीवरील अणूंची संख्या खूप मोठी होते आणि ते स्वीकार्य नाही तेथे एक विरोधाभास आहे आपण याचे निराकरण करू उत्तेजित उत्सर्जनाची संकल्पना सादर करून याचे निराकरण करू आणि त्याचा अर्थ आहे की हे किरणोत्सर्ग आहे जर ते अधिकाधिक झाले तर ते अणूंना बाहेर पडलेल्या पातळीवरून ग्राउंड च्या पातळीवर खाली येण्यास उत्तेजित करेल तर समजा ई 2 आणि ई 1 मध्ये अणू आहेत आणि हा अणू एन 2 येथे बसला आहे तर नंतर आपल्याकडे जे आधी असेल ते आपण dN2dt हे A21N2असल्याचे सांगितले याशिवाय आपण जे सांगणार आहोत त्यामध्ये अशी शक्यता आहे की जर वर्णक्रमीय घनता u nu T चे विकिरण असेल तर यामुळे अणू वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर उडी मारतील तरविकिरणाच्या उपस्थितीमुळे अधिकाधिक अणू देखील खाली येतात आणि याला उत्तेजित उत्सर्जन म्हणतात तर तापमान वाढल्यावर u मोठे होईल एवढेच नव्हे तर ग्राउंड च्या अवस्थेपासून किंवा खालच्या पातळीपासून वरच्या स्तरापर्यंत जाणाऱ्या अणूंची संख्या वाढते तर अणूंची संख्या वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर येते आणि म्हणून आपण योग्यरित्या समतोल साधू शकतो तर आता आपण जे समीकरण करणार आहोत ते dN2dt सारखे आहेत ते उत्स्फूर्त उत्सर्जनामुळे आणि क्षीण उत्सर्जन N2 आणि कुठेही खालच्या स्तरावरून अणू येत आहेत आणि ते uTN1B12 असतील आणि dN1dt हे dN2dt असेल आणि ते A21 uTN2B21 uTN1B12 होईल म्हणून आम्ही उत्तेजित उत्सर्जनाची कल्पना सादर केली आहे आणि यामुळे योग्य संतुलन होते का ते पाहू तर पुन्हा आपण असे म्हणणार आहोत की समतोल dN2dt बरोबर dN1dt हे 0 असेल आणि मला ते काय देते ते पाहूया तर dN2dt काहीही नाही परंतु A21B21uTN2B12uTN1 आणि हे 0 च्या बरोबरीने सूचित करते की N1 पेक्षा N2 हे B12uTA21B21uT च्या बरोबरीचे आहे जर तापमान खूप मोठ्या मूल्यावर गेले तर काय होते ते पाहू म्हणून जर t ∞ वर गेले तर uT आणि म्हणून याचा अर्थ N2N1 ला B12uTB21uT असे लिहिले जाऊ शकते जे B12B21 च्या समान आहे जे मर्यादित संख्या आहे एवढेच नाही तर हे देखील सूचित करते कारण N2N1 हे 1 असेल टी वर अनंत गेल्यास हे सूचित करते की B21 B12 देखील 1 किंवा B21 B12 च्या बरोबरीचे आहे तर केवळ उत्तेजित उत्सर्जनाची कल्पना सांख्यिकीय परिणाम राखून ठेवते की N2 N1 e ukT तसेच हे आपल्याला आणखी एक नवीन यंत्रणा देखील देते ज्याद्वारे हे संतुलन राखले जाते आणि हेच उत्तेजित उत्सर्जन आहे अणूंवर पडणारे किरणोत्सर्ग ज्यापैकी काही बाहेर पडले आहेत आणि त्यापैकी काही ग्राउंड च्या खालच्या ऊर्जेच्या अवस्थेत आहेत त्यांना केवळ वरच्या पातळीवर नेऊ शकत नाही तर वरच्यापातळीतील अणू खाली येऊ शकतात तर उत्तेजित उत्सर्जनाची ही संकल्पना आहे जेव्हा तुम्ही उत्तेजित करता तेव्हा अणू खाली येण्यास कमी होतात आता आपण यावर आणखी काम करूया आता तुम्हाला दिसेल की समान परिणाम B21 समान B12 देखील एकाग्रतेसाठी उद्भवेल तर आता आपल्याकडे N2N1 आहे जे B12uTA21B12uTआहे आणि हेe EkBT च्या बरोबरीचे असावे जेथे kB हे बोल्टझमॅन स्थिर आहे आणि हे मला B12uT eEkBT देते जे पद त्याच बाजूला A21B12uT समान आहे आणि हे तुम्हाला uT समान A21B12eEkBT B21 देते जे पुढे A21B21B12eEkBTB21 1 असे लिहिले जाऊ शकते तर हा परिणाम लक्षात ठेवा की उत्तेजित उत्सर्जन आणि उत्स्फूर्त उत्सर्जनाचे गुणांक असे आहेत की ते या स्वरूपात uT देतात आता प्लँकच्या सूत्रावरून आम्हाला माहित आहे की uT 8πh3c3ehνkT 1 हे प्लॅंकचे सूत्र आहे तर मला हे देखील बॉक्स करू द्या आणि तुम्ही दोघांची तुलना अणू विकिरण परस्परसंवादाच्या विचारांपासून करू शकता जे आपल्याला u nu T मिळते जे A21 शी समान असेल आणि B12 B21 eEkT 1 असेल आणि प्लँकचे सूत्र आपल्याला uT 8πh3c3ehνkT 1 आणि हे लगेच सूचित करते की A21 B21 वर 8πh3c3 आणि B12 बरोबर B21 आणि डेल्टा E u समान h ν आहे तर आपण केवळ उत्तेजित आणि उत्स्फूर्त उत्सर्जनाची कल्पनाच सादर केली नाही तर तुम्हाला बोहर स्थिती देखील मिळाली आहे ΔE हे h νच्या बरोबरीचे आहे जेव्हा किरणोत्सर्ग बाहेर पडतो तेव्हा तो फोटॉनच्या स्वरूपात वारंवारता v जी ΔE च्या बरोबरीने बाहेर येतो त्यामुळे हे सर्व पुनर्प्राप्त केले जाते त्यामुळे रेडिएशन कसे घडते हे समजून घेण्याच्या दिशेने ही मोठी झेप होती या मध्ये आइन्स्टाईन ने रेडिएशन च्या संभाव्य स्वरूपाची कल्पना देखील मांडली आहे जी शास्त्रीय सिद्धांतता नुसार एका इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरते किंवा जेव्हा ते वेग वाढवते तेव्हा ते सतत स्पॅनर मध्ये रेडिएशन बाहेर टाकते जेव्हा आपण कण किंवा क्वांटम स्तिथीचा विचार करतो तेव्हा उडी मारण्याची मर्यादित नॉन शून्य संभाव्यता आहे किंवा अणूला उडी मारण्याची शून्य शक्यता नाही ही प्रक्रिया सांख्यिकीय आहे आणि संभाव्यतेद्वारे वर्णन केली आहे आता हे थोडे पुढे पाहू तर आशा आहे की आतापर्यंत तुम्ही उत्स्फूर्त उत्सर्जनाच्या कल्पनेने परिचित आणि आरामदायक होत आहात तेथे उत्तेजित उत्सर्जनासह गुणांक 8 ते 1 आहे आणि संबंधित गुणांक B21आणि B21 B12च्या बरोबरीचा आहे आणि ऊर्जा पातळीचा फरक किरणोत्सर्गाच्या वारंवारतेशी hν द्वारे संबंधित आहे तर आता आपण काय सादर केले आहे ते पाहू वरच्या राज्यातील dN2 dt अणूमध्ये खाली येण्याचा दर असतो आणि जेव्हा ते खाली येते तेव्हा ते फोटॉन देते तर येथून एक गोष्ट आपल्याला समजते ती एक नंबर आहे कि किरणोत्सर्गाची तीव्रता A21 गुणांक वर अवलंबून असेल कारण जर तुम्ही सोडले आणि वरच्या स्तरावर अणू असेल तर ते अधिक बनवेल आणि A21 मोठे असल्यास अणू खालच्या पातळीवर संक्रमण करतील तर A21 लहान असल्यास तीव्रता मोठी असेल तर येणारी तीव्रता लहान असेल क्रमांक दोन A21 हे उत्साही किंवा वरच्या स्तराच्या अनुशी संबंधित आहे ते कसे ते समजून घेऊ जर आपण वरच्या स्तरावर N2 अणूंचा बराच विचार केला तर रेडिएट सुरुवातीला मजबूत असेल आणि हळूहळू ते वेगाने खाली येईल जर तुम्ही फक्तएका अणूचा विचार केला तर हळू हळू तो खाली येतो त्यात प्रति युनिट वेळ क्षय होण्याची शक्यता आहे जे 1 च्या बरोबरीचे आहे आता तीव्रता खाली येते जर तुम्ही बाहेर पडणारे किरणोत्सर्ग पाहिले तर ते सुरुवातीला मोठे असेल आणि हळूहळू क्षय होईल तर मला हे वक्र बनवू द्या लाल वक्र e A21t सारखा असणार आहे आणि आता आपण ते हार्मोनिक ऑसीलेटरशी जोडणार आहोत समजा किरणोत्सर्जन त्यातून एक ऑसिलेटर येत आहे आणि इलेक्ट्रॉन पुढे मागे फिरत आहे जेव्हा ते किरणोत्सर्ग करेल ऊर्जा खाली जाईल आणि हळू हळू ते खाली जाईल आणि फूरियर सिद्धांतावरून मला माहित आहे की जेव्हा जेव्हा यासारखे प्रोफाइल असेल तेव्हा संबंधित अंतर मोठे असेल आणि तुम्ही परत जाऊन त्यांना वाचण्यासाठी आग्रह कराल तर हार्मोनिक ऑसीलेटर ची मुख्य वारंवारता 0 च्या आसपासच्या फ्रिक्वेन्सीसाठी शून्य नाही जे λ याशी संबंधित आहे c पण हे0 च्या जवळ 0 नाही तर तीव्रता याप्रमाणे खाली जात असल्याने ऑसीलेटरचे आजीवन आणि आमच्या बाबतीत ऑसीलेटर अणू उत्तेजित अवस्थेत आहे 1A किंवा 1γ γ ओलसर गुणांक आहे तर हे कारण मी e tτ असे लिहू शकतो जेथे हे 1 A21 आहे आणि ते तुम्हाला आयुष्यभर देते आणि हे देखील संबंधित आहे ज्यासाठी मी येथे पुन्हा प्लॉट करतो की जर तुम्ही प्रकाशाच्या प्रोफाइलकडे पाहिले तर त्याची जास्तीत जास्त तीव्रता किंवा जास्तीत जास्त मोठेपणा ओमेगा 0 असेल परंतु त्याची रुंदी देखील असेल आणि ही रुंदी संबंधित असेल A21 किंवा क्षय गुणांक तर ही रुंदी मला A21 चे मूल्य देते ती आजीवन आणि प्रायोगिकदृष्ट्या देखील संबंधित आहे जर आपण हे A दिलेले आयुष्यमान ठरवले तर आपण ते तपासूया तर आम्ही फक्त एवढेच सांगितले आहे की अणूला त्याच्या सांख्यिकीय अर्थाने ओलसर हार्मोनिक ऑसीलेटर सारखा विचार करा तर एक अणू प्रत्यक्षात या प्रकारचा किरणोत्सर्ग कमी करतो नंतर क्षय स्थिर A21असतो आणि तिसरा म्हणून आजीवन 1A21 आहे आणि चौथा A21 देखील तीव्रता विरूद्ध वारंवारता वक्र आहे तर याद्वारे मी A21 काय असेल हे ठरवू शकतो तर आता मी तुम्हाला 10 8 ते 10 8 सेकंदांच्या क्रमाने उत्साही स्थितीची क्रमवारता देतो आणि म्हणूनच हे सूचित करते की 2 स्तरांमधील ए 108 ते 109 च्या क्रमाने आहे दुसरी गोष्ट जी तुम्हाला लक्षात येते हे गुणांक म्हणजे A21 8πh3c3किंवा B21 A213 तर उच्च फ्रिक्वेन्सीवर B21 खाली जाते याचा अर्थ A21 च्या समान मूल्यासाठी कमी फ्रिक्वेन्सीच्या तुलनेत लहान होतो म्हणून उच्च फ्रिक्वेन्सीजवर जरी आपण सिस्टीमवर प्रकाश टाकत असाल तरीही उत्स्फूर्त उत्सर्जन वर्चस्व गाजवेल दोन उत्स्फूर्त उत्सर्जनासह उत्तेजित उत्सर्जनाची देखील शक्यता आहे तर अणू किंवा अणू आणि वरच्या अवस्थेवर प्रकाश टाकून आणि बाहेर पडून तुम्ही ते विकिरण करू शकता तर केवळ भिन्नता आपल्याला अणू किंवा क्वांटम सिस्टीमद्वारे शोषून घेऊ देत नाही तर ते अणू अधिक किरणोत्सर्ग देखील करू शकते कारण जर आपण त्यास विकिरण करण्यास उत्तेजित केले तर अधिक किरणोत्सर्ग बाहेर पडेल हे लेझर्सचा आधार बनवते जे आपण पुढील व्याख्यानात समाविष्ट करू